या शिक्षण संवादात आपण निर्देशात्मक रचनेच्या घराविषयी चर्चा करीत आहोत ही एक पद्धतशीर प्रक्रिया आहे जी ई शिक्षणाच्या रचनेमध्ये आपले मार्गदर्शन करते शिकणार्यावर आणि शिक्षणाचा ध्येयांवर लक्ष केंद्रित करते या प्रक्रियेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणारे बरेच निर्देशात्मकआराखड्यांचे नमुने आहेत ज्याला ए नमुना म्हटले जाते त्याच्या अगदी उच्च पातळीवर आपण विहंगावलोकन करू याचा अर्थ विश्लेषण रचना विकास अंमलबजावणी मूल्यांकन आहे तर ए ही खरोखरच एक प्रक्रिया आहे जी आपल्याला प्रभावी ई शिक्षणाची रचना करण्यास मदत करते आपण ए प्रक्रिया आकृती पाहिल्यास तुम्हाला दिसेल की ते चक्रीय आहे हा पुनरावृत्ती करणारा आहे आणि मार्गदर्शक क्रम असल्याचे दिसते तेव्हा हे शक्य आहे आणि खरं तर वेगवेगळ्या टप्प्यांतून अधून मधून पुढे जाण्याची शिफारस केली जाते आणि तेथे एक टप्पा आहे जो संपूर्ण आकृत्यांच्या मध्यभागी बसलेला असतो तो म्हणजे मूल्यांकन चरण म्हणून जेव्हा आपण आता ए प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यातून जात असतानाआपल्या प्रत्येकाने महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल चर्चा करणे लक्षात ठेवले पाहिजे कारण आपण शिकाऊ केंद्रित ई सामग्रीची रचना करतो आहोत विश्लेषणाच्या टप्प्यात आपल्याला विविध प्रकारचे विश्लेषण करावे लागेल तर आपण ज्याला आवश्यकतांचे विश्लेषण म्हटले जाते त्यापासून प्रारंभ करतो जिथे आम्ही विचारतो की आपल्याला ही सामग्री का शिकवायची आहे किंवा आपल्या बाबतीत आम्हाला या विषयावर ई शिक्षणाची रचना का आवश्यक आहे तर येथे आपण काही विशिष्ट गरजांवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार केला पाहिजे जे आपल्या शिकणाऱ्याकडून किंवा आपण शिक्षक असलेल्या परिस्थितीतून निर्माण झाल्या आहेत उदाहरणार्थ तुम्हाला तुमच्या वर्गात समोरासमोर दाखवण्यासाठी काही ई शिक्षण अनिमेशन्स तयार करायचे असतील तर हि एक गरज आहे दुसरीकडे जर तुम्ही एखाद्या ग्रामीण भागामध्ये संगणक साक्षरता शिकविण्याच्या प्रयत्नात असलेल्या संस्थेबरोबर काम करत असाल तर ही वेगळी गरज आहे तर त्याला गरज असे म्हणतात पुढील प्रकारचे विश्लेषण ज्याचा शिकाऊ विश्लेषण म्हणतात त्याचा आपण विचार केला पाहिजे आणि तेथे कोणावर लक्ष केंद्रित आहे आपण हे ई शिक्षण सामग्री कोणासाठी तयार करीत आहोत आपण ही सामग्री कोणासाठी तयार करीत आहोत प्रतिबिंबस्थानावर थोडक्यात थांबूया गरजा विश्लेषणाचा विचार केल्याने आता आपण आपले लक्ष शिकणाऱ्यांवर केंद्रित करूया तर ई शिक्षणाचे अभिकल्पक म्हणून आपण आपली ई शिक्षण सामग्री तयार करता तेव्हा आपण शिकाऊ किंवा आपल्या प्रेक्षकांचे कोणते पैलू लक्षात ठेवले पाहिजे नेहमीप्रमाणे या शिक्षण संवादाला विराम द्या आपण खरोखर लक्षात ठेवावे लागणार्या काही वैशिष्ट्ये किंवा शिकणार्यांच्या पैलूंचा विचार करा आणि आपण पूर्ण झाल्यावर कृपया पुन्हा सुरू करा आमच्या ई शिक्षणाचा शिकणारा कोण आहे हा प्रश्न शिकणार्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे कदाचित आपण वय लिंग स्थान कदाचित त्यांची पार्श्वभूमी आणि व्यवसाय यासारख्या वैशिष्ट्यांचा विचार केला असेल कदाचित त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी या सर्व गोष्टी शिकणाऱ्याच्या विश्लेषणाचा भाग आहेत विद्यार्थ्यांच्या विश्लेषणामध्ये जे महत्त्वाचे आहे ते म्हणजे शिकणाऱ्याची पूर्वीची शैक्षणिक पातळी आणि त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी ओळखणे तर जर आपण तसे असाल तर तुमच्यातील काहींचे आपल्या सर्व शिकणाऱ्यासाठी असेच उत्तर असू शकेल उदाहरणार्थ जर आपण सातव्या इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी ई शिक्षण तयार करण्याचा प्रयत्न करीत शिक्षक असाल तर आपल्याला माहित आहे की आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी सहावी इयत्ता पूर्ण केली आहे आणि ते या पुढच्या वर्गात आले आहेत दुसरीकडे आपण काही उद्योगातील ई शिक्षणामध्ये एलएनडी विभागात प्रशिक्षक असल्यास मग आपले विद्यार्थी भिन्न शैक्षणिक पातळीसह येऊ शकतात आपल्याला पूर्वीचे ज्ञान काय आहे जे शैक्षणिक पातळीसारखेच असू शकते किंवा नाही यासारख्या प्रश्नांचा विचार करावा लागेल शिकण्याची काय प्रेरणा आहे आणि जेव्हा आपण शिक्षण केंद्रीत दृष्टिकोनाबद्दल बोललो तेव्हा आपण यावर चर्चा केली आपले विद्यार्थी आपल्या ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी का प्रवेश घेत आहेत किंवा आपण तयार केलेल्या ई शिक्षण साहित्याचा काहीजण का उपयोग करत आहेत त्यांची प्रेरणा काय आहे आपल्याला विषयाकडे आणि शिक्षणाकडे असलेली विद्यार्थ्यांची आवड आणि दृष्टिकोण यावर देखील विचार करणे आवश्यक आहेया थोड्या वेगळ्या गोष्टी आहेत आणि याचा अंतिम परिणाम तसेच शिक्षणाच्या अनुभवावर परिणाम होतो उदाहरणार्थ काही विषय कठीण आहेत या समजाने काही विषय कुविख्यात आहेत दुर्दैवाने आपल्या शैक्षणिक प्रणालीमध्ये गणितासारख्या विषयांना ही चपराक मिळते ते आपल्या मुख्य विषयातील काही अन्य उपविषय असू शकतात किंवा आपल्याकडे असे काही शिकणारे असतील ज्यांची अशी मनोवृत्ती आहे की शिक्षक समोर असल्याशिवाय काहीच चांगले शिकता येत नाही किंवा ई शिक्षण हा सर्वोत्कृष्ट द्वितीय दर्जाचा पर्याय आहे तर आपल्याकडे त्या प्रकारचे शिकणारे असल्यास किंवा आपल्याकडे असे शिकणारे आहेत ज्यांना कधीही ई शिक्षणाचा अनुभव आला नाही ते कदाचित ओढले जाऊ शकतात किंवा ते माध्यमांशी अपरिचित असू शकतात तर पुढे जाण्यापूर्वी आणि रचना करण्यापूर्वी हे जाणून घेणे महत्वाचे आहे कारण धोरणे आणि पूरक साहित्य आणि स्वरूप सर्वकाही आपला शिकणारा कोण आहे यावर अवलंबून असेल विश्लेषण प्रक्रियेकडे परत जात असताना आपल्याकडे आणखी काही प्रकारचे विश्लेषण आहे जे आपल्याला करण्याची आवश्यकता आहे त्यापैकी एकास सामग्री विश्लेषण म्हणतात हा एक मोठा विषय असल्यास काय शिकवायचे आपण याला उप विषयात कसे विभाजित करू त्याचे कसे तुकडे करू आपण त्यास कसे क्रमबद्ध करूया वगैरे वगैरे आणि आपल्याला हे पुन्हा पुन्हा करावे लागणार आहे आणि संदर्भ विश्लेषण इतर सद्यस्थिती काय आहेत हे एकाच एक असे नमुने आहेत जिथे शिकणाऱ्या कडे स्वतःच साधन आहे ते लॅपटॉपवर काम करत आहेत का किंवा ते टॅब्लेटमध्ये काम करत आहेत किंवा शिक्षक वर्गात हे दाखवत आहेत इंटरनेट बँडविड्थ कोणत्या प्रकारची आहे जी शिकणार्याना कदाचित उपलब्ध असू शकेल वगैरे तर विश्लेषण अवस्थेत आपल्याला मग गरजा विश्लेषणाशी संबंधित विद्यार्थ्यांचे विश्लेषण सामग्री आणि संदर्भ विश्लेषण हे सर्व प्रश्न विचारावे लागतील आणि आपल्याला गरजा व निर्बंध व्याख्या परिभाषित कराव्या लागतील आणि आणि मग आपल्याला बघून तपासावे लागेल तिथे एक मूल्यांकन चौकट आहे जी आत बाहेर करत आहे ज्यामध्ये शिक्षणाच्या आणि शिकणार यांच्या गरजा व परिस्थिती यांचे अचूक विश्लेषण केले जाते चा पुढचा टप्पा म्हणजे डिझाईन टप्पा जिथे आपण प्रत्यक्षात मटेरियलची रचना बनवतो आणि बाकीच्या बहुतेक अभ्यासक्रमात असेच होते तर येथे आपण शिकण्याचे उद्दिष्ट काय आहेत यासारखे प्रश्न विचारतो पुढील शिकण्याच्या संवादात आपण याबद्दल थोडे बोलू आपण कोणती शैक्षणिक रणनीती वापरु आम्ही कोठे संसाधने वापरणार आहोत या अभ्यासक्रमामधील या प्रश्नावर बरेच लक्ष केंद्रित केले आहे आपण सामग्री कशी संरचित कराल यासारखे प्रश्न आम्ही विचारतो आपण शिकणार्यांच्या आकलनाचे मूल्यांकन कसे कराल या दृष्टिकोनातून मूल्यांकनाचा देखील विचार करणे आवश्यक आहे आपण हे प्रश्न विचारू आणि मग आपण शिकण्याचे उद्दीष्ट नमूद करू क्रियाकलाप आणि मूल्यांकन यांचा तपशील देऊ तर आपल्याला तिन्हीचा विचार सुरू करावा लागेल आणि आपल्याला तिन्ही संरेखित करणे देखील सुरू करावे लागेल आणि मग आपल्याला पद्धती प्रशिक्षणात्मक रणनीती माध्यम निवडाव्या लागतील हे सर्व आराखडे बनवण्याच्या टप्पात घडते आणि आराखडे आणि मूल्यांकन दरम्यान आम्ही असे प्रश्न विचारतो की शिकण्याची उद्दिष्टे गरजांसह बरोबर आहेत का निवडलेल्या क्रियाकलापांद्वारे शिकण्याची उद्दीष्टे पूर्ण केली जातात ज्यांचे आपण मागील टप्प्यात विश्लेषण केले तर या टप्प्यावर आपल्याला बरेच संरेखन तपासावे लागेल च्या विकास टप्प्यात आपण प्रत्यक्षात साहित्य उत्पादन सुरू करू कथाचित्र साखळी सांकेतिक लेखन आपण सर्व मजकूर तयार आणि संग्रहित करू आपण माध्यम आणि मल्टीमीडिया निश्चित केले आहे मग आपण साहित्य गोळा करण्यास सुरवात करू उदाहरणार्थ आपण तेथे प्रतिमा समाविष्ट करू इच्छित असाल तर या ठिकाणी प्रतिमा जमा करण्यास प्रारंभ करावा लागेल तसेच येथे बरेच दस्तऐवजीकरण गुंतलेले आहे आणि आपण असे प्रश्न विचारता जसे की शिक्षणाच्या उद्दीष्टांवर लक्ष देणारी सामग्री आहे का ही विषय सामग्री अचूक आहे का आणि पुन्हा आपण मूल्यांकनात्मक मूल्यांकन करतो तर ह्या अभ्यासक्रमात आपण विकास टप्प्यावर जास्त लक्ष केंद्रित करणार नाही कदाचित थोडेसे करू आणि अंमलबजावणी आणि मूल्यांकन यांच्यावर जवळजवळ नाही प्रत्यक्षात मूल्यांकन वर थोडेसे अंमलबजावणीवर खूप जास्त नाही परंतु आपण केवळ पूर्णत्वासाठीच या टप्प्यांमधून जाऊ च्या अंमलबजावणी टप्प्यात आम्ही शिक्षक किंवा या सामग्रीच्या वापरकर्त्यांना प्रशिक्षण देऊ आम्ही कदाचित साहित्य कसे वापरावे यावर अगदी लहान व्हिडिओ तयार करू शकतो आणि ई शिक्षणात तिला समाविष्ट करू शकतो आम्ही विद्यार्थ्यांना साहित्यात प्रवेश आहे याची खात्री करुन घेऊ पायाभूत सुविधा सुसज्ज करू आता आपण परत ए च्या मुल्यांकन टप्प्यावर येऊ तर आपण मागील प्रत्येक टप्प्यानंतर मूल्यांकन चरणात जाऊ आणि बाहेर येऊ परंतु संपूर्ण बाह्य वर्तुळ संपल्यानंतर आपण केंद्रीय मूल्यांकन टप्प्यात परत येऊ आणि येथे आपण सारांश मूल्यमापन म्हणतात ते करू जिथे आपले ई शिक्षण प्रभावी आहे की नाही हे कसे काढायचे याची आपण खरोखर योजना आखु तर जर तुम्हाला दिलेल्या गोष्टी संकलित करायच्या असतील तर तुम्हाला येथून योजना करायची आहे ते कसे करावे याचा विचार करा आपण सारांश आणि रचनात्मक टप्प्याचे अहवाल इत्यादी बद्दल विचार करण्यास प्रारंभ करू इच्छित आहात तुमच्यापैकी प्रत्येकजण या प्रत्येक टप्प्यात समान प्रमाणात प्रयत्न करण्याकडे लक्ष देईलच असे नाही पण जसे ई शिक्षणाच्या अभिकल्पकांनी शिकाऊ केंद्रित पध्दतीवर लक्ष केंद्रित केले आपल्याला माहित असणे आवश्यक आहे आणि आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टींबद्दल खूप परिचित गरजेचे आहे कारण प्रत्येकाने घेतलेले निर्णय या टप्प्याच्या शेवटी आपला दृष्टीकोण खरोखर शिकणारा केंद्रित होता की नाही यावर परिणाम करेल आणि पुढे घेऊन जाताना विद्यार्थ्यांना त्याचा खरोखरच फायदा झाला की नाही हे समजून घ्यावे लागेल सारांश करताना सूचना रचना ही एक पद्धतशीर चौकट आहे जी आपल्याला ई शिक्षणाची संपूर्ण रचना तयार करण्याचे मार्गदर्शन करते जिथे शिकणाऱ्यावर शिकणार्यांच्या लक्ष्यांवर तसेच परिणामांवर लक्ष केंद्रित करावे लागते म्हणून आम्ही पद्धतशीरपणे एखाद्या ए प्रक्रियेचे अनुसरण केल्यास आपल्याला आपल्या मार्गातून जे साध्य करायचे होते ते खरोखर घडले आहे की नाही हे मोजण्यास मदत करेल आपण पाहिल्याप्रमाणे पुनरावृत्ती करणारा आणि त्यात संशोधन आधारित रणनीती आहे तर आपल्याला स्वतःच निर्देशात्मक आराखड्या बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ इच्छित असल्यास कृपया 'शिकत विस्तार' एलएक्सटी या विषयांचा अभ्यास करा आतापासून या उर्वरित अभ्यासक्रमामध्ये आपण शिक्षण केंद्रित रणनीतींवर नजर टाकू ज्या शिक्षणाच्या विविध गरजा भागविण्यास मदत करतील म्हणून आम्ही ए च्या विश्लेषण प्रक्रियेवर काही प्रमाणात लक्ष देऊ आराखड्यांवर बरेच काही आणि कदाचित विकासावर थोडेसे धन्यवाद